नमस्कार आपण या वर्गात असिन्क्रोनोस रीसेट आणि प्रीसेट वापरून काउंटरची रचना पाहणार आहोत आपण मागील वर्गांमध्ये पाहिले की काही आयसीज मध्ये अँड लॉजिक गेट असते त्याला दोन इनपुट असतात आणि ट्रुथ टेबल मध्ये पाहिल्या प्रमाणे त्यांचा रीसेटिंग करण्यासाठी वापर केला जातो हे आपल्याला सांगण्यात आले होते आणि आपण हे ही पाहिले होते की आय सी 7490 मध्ये 1001 अशी एक प्रीसेट असते आणि त्यात एक अँड गेट सुद्धा असते इथे तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की ह्या सगळ्या गोष्टी अशा का आहेत त्याचा आत अँड गेट का आहे फक्त एक पिन का नाही तर हे सगळे आजच्या चर्चेतून तुम्हाला समजणार आहे की एक रिसेट कशा पद्धतीने वेगवेगळ्या मॉड्यूलो क्रमांकासाठी वापरली जाते आणि या सगळ्या गोष्टींसाठी आतील अँड गेट हे कसे उपयोगी ठरते त्यामुळे आपल्याला एका वेगळ्या बाहेरील अँड गेटची आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या दुसऱ्या आयसी ची जास्तीची जागा घेणाऱ्या वायरिंगची आणि इतर काही गोष्टींची गरज भासत नाही ते प्रतिबंधित केले जाते तर बघा हि आहे आय सी 7490A आपण आधीपासूनच ह्या आयसी ला परिचित आहोत हा एक मॉड 10 काउंटर आहे आणि जर आपण त्याला योग्य पद्धतीने जोडले म्हणजे मॉड 2 नंतर मॉड 5 तर तो BCD काउंटर प्रमाणे काम करतो तर BCD काउंटर म्हणजे जो 0000 0001 पासून 1001 पर्यंत म्हणजेच 9 पर्यंत जातो आणि मग पुन्हा 0000 होतो हे आपल्याला माहित आहे आणि हे आपण मागील वर्गात पाहिले होते तर अशा पद्धतीने आय सी 7490 म्हणजे BCD काउंटर हा जोडलेला असतो इथे क्लॉक ही मॉड 2 काउंटरला दिलेली असते QA हे आउटपुट मॉड 5 काऊंटरला क्लॉक म्हणून जोडलेले असते आणि हे आहेत ABCD किंवा QAQBQCQD जे आउटपुट आहेत अशा पद्धतीने क्लॉक दिल्यावर तो काऊंटर त्याचे काम करायला सुरुवात करेल आणि मी नमूद केल्याप्रमाणे तो 0 0 0 0 ते 1 0 0 1 आणि मग पुन्हा 0 0 0 0ला जाईल हे आपल्याला आधीपासूनच ठाऊक आहे तर इथे लक्षात घ्या QB आणि QC म्हणजे आठ आणि नऊ यातील एक आऊटपुट हे 2 ला जोडलेले आहे आणि दुसरे आऊटपुट हे 3 ला जोडलेले आहे जर तुम्ही असे केले तर काय घडेल तर हे आहेत R01 आणि R02 इथे आत अँड गेट आहे आणि हे दोन्ही असिंक्रोनस रिसेट इनपुट आहेत आता विचार करा हे दोन्ही हाय असतील तर काय घडेल तर त्यावेळी हा काउंटर असिंक्रोनसली रिसेट केला जाईल म्हणजेच अँड गेटच्या प्रोपॅगेशन डीले नंतर थोड्याच वेळात त्याचे सगळे आउटपुट QAQBQCQD हे 0 होतील तर काउंटरकडे अत्यंत कमी वेळ असतो ह्यासोबत एखादा नंबर जोडला जातो आणि तो लगेच 0000 होतो त्यामुळे मोजणी सुरू होते 0 0 0 0 0 0 0 1 तर अशा पद्धतीने जेव्हा हे दोन्ही 1 1 होतात तेव्हा पहिल्या वेळी काय होते तर हे 0 0 0 0 ला जाते आणि क्लॉक मिळाल्यावर ज्या पद्धतीने मोजणी सुरू होते त्याच पद्धतीने पुन्हा मोजणीला सुरुवात करते जर आपण मोजणीचा क्रम पहिला तर 0 0 0 0 नंतर 0 0 0 1 0 0 1 0 0 0 1 1असे दिसून येते इथे QC आणि QD जोडलेले आहेत तर हा आहे QC आणि हा आहे QB त्यानंतर 0 1 0 0 0 1 0 1 आणि मग पुन्हा 0 1 1 0 होतो तर लक्षात घ्या ह्या मोजणीच्या क्रमामध्ये इथे पहिल्यांदा QC आणि QB हे एक होत आहेत जेव्हा हे दोन्ही एक होतील लगेच एका छोट्याशा प्रोपॅगेशन डीले नंतर जो क्लॉकच्या टाइम पिरियड पेक्षा खूप कमी आहे ते लगेच 0000 होतील म्हणून त्या क्लॉक सायकल साठी तुम्हाला थोड्या जास्त वेळासाठी 0000 असे दिसेल त्यामुळे तुम्हाला हे क्लॉक सायकल थोड्या जास्त वेळासाठी दिसते आणि इथे हे 0000 असते म्हणजेच तुम्ही ह्या अवस्थेला पुन्हा आलेला असतात तर अशा कोणत्या विशिष्ट अवस्था आहेत ज्यामध्ये क्लॉक पिरेड हा तुम्हाला एखादा विशिष्ट क्रमांक दर्शवत असतो तर त्या आहेत 0 0 0 0 ते 0 1 0 1 त्यानंतर पुन्हा तो 0000 दाखवेल खूप कमी वेळा साठी 0110 राहील तर अशा पद्धतीने तुम्ही 0 1 2 3 4 5 मोजू शकता आणि मग पुन्हा 0 त्यामध्ये 6 विशिष्ट अवस्था आहेत त्यामुळे याला मॉड 6 काऊंटर म्हणतात तर ही मांडणी जर तुम्हाला बाहेरील कनेक्शन वापरून करायची असेल तर त्यावेळी तुम्हाला 2 इनपुट असलेले अँड गेट गरजेचे असते आणि ते आउटपुट पुन्हा एका इनपुटला जोडावे लागते त्यामुळे होते काय कीअतिरिक्त जोडणी जसे की वायरिंग दुसरी आय सी 7408 आणि त्याला चालू करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी या सगळ्याची गरज नाही अशा पद्धतीने हे 0 0 0 0 ते 0 1 0 1ला जाते आणि या ठिकाणी 0 0 0 0 ही किंमत राहते म्हणून जर येथे QC आणि QB च्या ऐवजी QD आणि QA असिन्क्रोनोस रीसेट ला जोडले तर काय होईल हा इथून 0000 ते पहिल्या वेळेस जसा तो QD आणि QA दोन्ही एक झाल्यावर होता 1001 तो लगेच रीसेट होईल म्हणजे याचा अर्थ असा होतो की तो खूप कमी वेळासाठी तिथे राहील आणि मग तिथे 0000 दिसेल त्यामुळे ह्या असिंक्रोनस रिसेट मुळे तुम्हाला ह्या क्लॉक सायकल मध्ये पुन्हा 0 ते 8 1000मिळेल तर अशा पद्धतीने इथे 0 ते 8 अशी मोजणी म्हणजेच ९ अवस्था मिळतात त्यामुळे तो मॉड 9 काउंटर प्रमाणे वागत असतो जर तुम्हाला मॉड 8 काऊंटर हवा असेल तर पहिल्या प्रसंगी हे 0000 असे असेल आणि 1000 यावेळी तो रिसेट होणे अपेक्षित असेल आधी तुमच्याकडे 0111 होते तुम्हाला एका विशिष्ट क्लॉक सायकलचे वेळी 1 0 0 0 आणि 0 0 0 0 असे हवे आहे इथे तुम्हाला ते रीसेट करणे अपेक्षित आहे म्हणजे पहिल्या वेळी 1 येण्याच्या आधी तो कधीच आलेला नसेल म्हणून तुम्ही इथे QD ला 1 ला एका वायरने त्या दोघांसोबत जोडा ते दोन्ही आत मध्ये असल्यामुळे त्या इनपुटला 1 1 असे मिळेल तर अशा पद्धतीने तुम्हाला मॉड 6 मॉड 8 मॉड 9 काउंटर मिळतात पण जर का तुम्हाला मॉड 7 काउंटर हवा असेल तर पहिल्यांदा तो 0111 असेल हे दोन इनपुट घेऊन ते शक्य नाही कारण जर तुम्ही जर फक्त हे दोन इनपुट दिले तर तो मॉड 6 काउंटर होईल हे पहिल्यांदा 0110 असताना घडेल आणि जर तुम्ही हे दोन इनपुट दिले तर हे 3 हे असतांना घडेल आणि जर तुम्ही ते पाच असताना QCआणि QA दिले तर तुम्हाला QC QB QA हे 3 इनपुट लागतील आणि त्यासाठी तुम्हाला बाहेरून गेट जोडावे लागतील अन्यथा तुम्हाला इतरवेळी असे दिसेल की ह्या पद्धतीने वायरची जोडणी केल्यामुळे वेगळा मॉड्यूलो नंबर मिळत आहे आय सी 7490A मध्ये ज्याप्रमाणे स्थिर प्रीसेटचा वापर केलेला आहे त्याचप्रमाणे आपण ह्या मोड्युलो नंबरच्या रचनेसाठी सुद्धा त्याचा वापर करणार आहोत R9 म्हणजे 9 किमती साठीचा निर्देशांक आहे तर इथे आपल्याकडे R91 आणि R92 आहेत तरी या आधी आपण 6 व 7 ला ग्राऊंडला जोडलेले होते म्हणून जर आता आपण 2 आणि 3 ला ग्राउंडला जोडले आणि 6 व 7 ला R91 व R92 ला जोडलेआणि जर ते दोन्ही हाय असतील तर काय घडेल 0000 च्या ऐवजी 1 0 0 1 ही किंमत तिथे ठेवली जाईल टेबल मध्ये हे दाखवलेले आहे आता आपण पुढे जाऊ इथे काय केलेले आहे तर इथे तुम्हाला दिसत आहे कि हा पुन्हा BCD काउंटर आहे बरोबर 2 आणि 3 हे ग्राउंड ला जोडलेले आहे त्यामुळे इथे असिंक्रोनस रीसेटिंग होत नाही योग्यवेळी असिंक्रोनस प्रीसेट दिली जाते अन्यथा तो मागील वेळेप्रमाणे साध्या पद्धतीने मोजणी करतो जर तुम्हाला मागील वेळी 0110 मिळत असेल याचा अर्थ QB आणि QC असा आहे 0000 पासून मोजणी सुरू झाल्यावर हे पहिल्यांदा येईल त्यावेळी इथे त्याला सहा आणि सात मिळतील ह्यात अंतर्गत अँड गेट आहे आणि R91 आणि R92 आणि हे दोन्ही हाय आहेत आणि त्यामुळे 1001 येत आहे 1001 आल्यावर खूप कमी वेळासाठी तेथे राहील म्हणून इथे अंतर्गत AND गेटचा प्रोपॅगेशन डिले वगळता ह्या अवस्थेमध्ये येणारी मोजणी ही 1001 असेल तर इथे तुम्हाला मोजणीसाठी 7 अवस्था मिळालेल्या आहेत 1 2 3 4 5 6 आणि 1 0 0 1 अशी एक जास्तीची अवस्था आलेली आहे त्यामुळे 7 अवस्था मिळालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने स्थिर प्रीसेट वापरल्यामुळे कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त गेट न जोडता तुम्हाला मॉड 7 काऊंटर मिळालेला आहे आता आपण आणखी एक अशी आयसी बघूया ज्यामध्ये बदलता येणारी प्रीसेट असते इथे स्थिर प्रकारची प्रीसेट होती परंतु तू इथे बदलता येणारी प्रीसेट आहे म्हणजेच आपण 1001 व्यतिरिक्त वेगळे क्रमांक याला देऊ शकतो 1001 शक्य आहे आणि दुसर्या कोणत्याही अंकासाठी हे कसे काम करते ते आपण पाहूयात तर सर्वात आधी हे लक्षात घ्या की हा सिंक्रोनस 4 बीट असलेला अपडाऊन काउंटर आहे त्यामुळे हा दोन्ही दिशांना म्हणजेच पुढच्या दिशेने0 1 2 3 4 आणि मागच्या दिशेने म्हणजेच 15 14 13 12 अशी मोजणी करू शकतो आणि हे करण्यासाठी तुमच्याकडे दोन क्लॉक इनपुट आहेत म्हणून जेव्हा दोघांपैकी एक कार्यरत असेल तर दुसरे अकार्यरत असायला पाहिजे मग जर का हे दुसरे असेल तर त्याला लॉजिक हाय ला ठेवावे लागेल का इथे तुम्हाला दिसत आहे की एक OR गेट आहे ज्यानंतर ते इनपुट ला जात आहे जेव्हा हे हाय असेल तेव्हा हे लो असेल त्यामुळे OR गेटच्या दुसऱ्या इनपुटला जी क्लॉक दिलेली असेल त्याप्रमाणे आउटपुट मिळेल आणि अशा पद्धतीने क्लॉकिंग केले जाईल ठीक आहे म्हणून वापरलेले क्लॉक हाय ठेवले आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यावेळी आपण अप काउंटर वापरत असू त्यावेळी QB QC QD QA हे अनकॉम्प्लिमेंटेड आउटपुट कार्य बजावतील आणि ज्यावेळी आपण डाउन काउंटर वापरत असू त्यावेळी QB QC QD QA चे कॉम्प्लिमेंटेड आउटपुट कार्य बजावतील तर मूलतः त्यांना ANDed करावे लागते आणि गरजेप्रमाणे म्हणजे काउंट अप साठी ABC आणि काउन्ट डाउन साठी A प्राइम B प्राइम C प्राइम इथे जोडावे लागतील आणि त्याच पद्धतीने इथे AB किंवा B प्राइम A प्राइम इथे जोडावे लागतील तर इथे अशा सगळ्या गोष्टी आहेत ह्या आय सी च्या बाबतीत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे लोड इनपुट असते तिथे क्लिअर इनपुट असते जे रीसेट असते म्हणून हे सर्व रिसेट होऊन 0000 होते तर हे एक इनपुट आहे आणि इथे दुसरे इनपुट देण्यासाठी कोणत्याही प्रकारची सोय उपलब्ध नाही आणि त्याची गरजही नाही कारण इथे बदलता येणारी प्रीसेट आहे त्यामुळे आपल्याला वेगळ्या पद्धतीचा मॉड्यूलो क्रमांक सहज मिळवता येतो तर हे एकच इनपुट आहेठीक आणि इथे हे एक लोड इनपुट आहे ज्यावेळी हे कार्यरत होईल DCBA ला जो क्रमांक आलेला असेल तो क्लॉक न वापरता QD QC QBआणि QAला येईल ह्या सगळ्या गेटच्या डिले नंतर तो लगेचच येईल आणि तो आऊटपुटला पाठवला जाईल अशा पद्धतीने हे एकाच वेळी सगळे येत आहे आणि असिंक्रोनस पद्धतीने प्रीसेट मिळत आहे आणि हे बदलणारे आहे कारण DCBA ची किंमत वेगवेगळी असणार आहे तर मूळ कल्पना अशी आहे की जर तुम्ही 1 देत असाल तर याचा अर्थ तुम्ही प्रीसेटिंग करत आहात आणि जर तुम्ही 0 देत असाल तर याचा अर्थ तुम्ही रीसेटिंग करत आहात संबंधित फ्लिप फ्लॉपला 0 करत आहात आणि उरलेले सर्व बिट्स शून्य करत आहात याव्यतिरिक्त इथे एक कॅरी आउटपुट आणि बोरो आउटपुट असते तर ज्यावेळी अप काउंटर मध्ये मोजणी क्रमाक्रमाने वाढत असते समजा 0 1 2 3 4 अशी 15 पर्यंत पोहोचते त्यावेळी पुढच्या सायकल साठी ते शून्य होते इथे हा 15 पर्यंत आलेला आहे क्लॉक लो झालेली आहे आणि ही पॉझिटिव्ह एज ट्रीगर्ड आहे तुम्ही बघू शकता की इथे एक इन्व्हर्टर आहे आणि इथे एक इन्व्हर्टर आहे तर अशा पद्धतीने इनपुटच्या बाजूने दोन इन्व्हर्टर असलेला हा पॉझिटिव्ह एज ट्रीगर्ड काउंटर आहे जेव्हा कधी काउंटर च्या क्लॉकचे इनपुट दुसऱ्या अर्ध भागात लो होते आणि किंमत 15 असते त्यावेळी जेवढा वेळ क्लॉक इनपुट लो असते फक्त तेवढाच वेळ हे कॅरी आउटपुट कार्यरत होते आणि ज्यावेळी मोजणी ही 4 3 2 1 0अशा पद्धतीने दुसर्या दिशेने सुरू होते त्यावेळी बोरो आउटपुट कार्यरत होते ज्या वेळी हे 0 होते त्या वेळी हे सगळे शून्य होतात आणि काऊंटडाऊन क्लॉकचे लॉजिक हे अर्ध भागात लो असते फक्त ह्यावेळेस ते कार्यरत असते अन्यथा नाही आणि आपल्याला काउंट अप आणि काउंट डाऊन यांची क्रमवारी मिळत असते जर आपण टाइमिंग डायग्राम पाहिली तर हे सर्व कार्य आपल्याला व्यवस्थित समजेल तर ही आहे त्याची टाइमिंग डायग्राम ज्याच्याबद्दल मी बोलत होतो इथे बघा सुरुवातीला काउंटरच्या QA QB QC QD ला एखादी किंमत दिसत असेल ज्यावेळी तुम्ही तिथे क्लियर सिग्नल देणार तर ही सर्व 0 केले जातील त्यानंतर क्लिअर इनपुट अकार्यक्षम केले जाते क्लियर इनपुट हे हाय असताना कार्यक्षम असते आता आपल्याला ABCD इनपुट ला माहिती पुरवायची आहे समजा आपण D ला 1 C ला 1 B ला 0 आणि A ला 1 आणि तुम्ही लोड इनपुटला लो केलेतर काय घडेल याच्या आधी ते शून्य होते त्यामुळे जेव्हा कधी तुम्हीअसे कराल तेव्हा QD QC QB QA ला ह्या किमती दिसतील आता ते 1 1 0 1 होतील अशा रीतीने इथे 13 आलेले दाखवलेले आहे हे सर्व घडत असताना क्लॉक ही लॉजिक हाय ला असते नंतर OR गेटचे आउटपुट शून्य होते त्यामुळे इथे क्लॉक नसल्यामुळे काहीही बदल घडत नाही आता इथे हाय असल्यामुळे अकार्यक्षम झालेली आहे आणि काउंट अप ने क्लॉकिंग सुरू केलेले आहे तुम्हाला आता काय दिसत आहे पॉझिटिव एजेस ला QD QC QB QA बदलायला सुरुवात झालेली आहे म्हणजे ट्रीगर मिळालेली आहे म्हणून येथे 13 नंतर पॉझिटिव्ह एजला काय घडते ते बघूया हा 14 ला पोहोचेल त्यानंतर 15 ला आणि त्यानंतर 012 आणि असेच पुढे सुरू राहील पण इथे तुम्ही ही मोजणी कशी घडून येत आहे ते कसे स्पष्ट कराल तर तुम्हाला असे वाटू शकते की ह्या नंतर काउंट अप हा हायच राहिलेला आहे म्हणून इथे पुढे क्लॉकिंग होणार नाही आणि त्यामुळे अवस्था बदलणार नाही हा 2 पर्यंत येईल आणि काउंट डाउन हाय असेल तर तो कोणतीही काउंट डाऊन क्लॉक नसल्यामुळे तिथेच थांबेल इथे तुम्हाला काय दिसेल 0 0 0 1 0 म्हणजे दोन मग काय घडेल काउंट अप हाय असेल आणि काउन्ट डाउन ने क्लॉकिंग सुरू केलेले असेल त्यामुळे ह्या पॉझिटिव्ह एजला काय घडेल त्यामुळे किंमत दोन वरून 1 ला आणि त्यानंतर शून्याला त्यानंतर 15 त्यानंतर 14 त्यानंतर 13 होईल अशा पद्धतीने हे काम करते मला असे वाटते की ह्या उदाहरणावरूनक्लॉकिंग आणि काउंटिंग हे लोड आणि क्लिअर सोबत कसे घडून येते ते स्पष्ट झाले असावे दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला हे फक्त तेव्हाच दिसते जेव्हा हे 15 असते आणि क्लॉक लॉजिक लो झालेले असते लॉजिक सर्किट वरून सुद्धा तुम्हाला हे घडताना दिसू शकते त्यामुळे निम्म्या क्लॉक सायकल साठी कॅरी लो असते आणि त्याच प्रमाणे बोरो शून्य असते ठीक चला तर आता बघूया वेगवेगळे मॉड्यूलो नंबर मिळवण्यासाठी याची मदत कशी होते आपण अवस्थांतर आकृतीमध्ये 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 पुन्हा 0 1 2 ही विशेष अवस्था पाहिलेली आहे हा एक आदर्श मॉड 16 काऊंटर आहेज्यामध्ये 0 ते 15 अशा अवस्था आहेत आता असे समजा की आपण बाहेरून गेट जोडलेले आहे QA QB QC QDजोडलेले आहे तर हे चार इनपुट असलेले NAND गेट आहे जेव्हा हे सर्व 1 असतात तेव्हा त्याचे आउटपुट हे 0 येते कारण NAND गेट साठी जेव्हा एखादे इनपुट लो असते तेव्हा त्याचे आउटपुट हाय असते त्यामुळे ज्यावेळी हे सर्व 1 असतीलतर हे शून्य होते आणि हे 0 पॅरलल लोड म्हणजेच असिन्क्रोनोस प्रीसेटला दिले जाते जे लो म्हणजे शून्य असताना कार्यरत होते ज्यावेळी हा पॅरलल लोड कार्यरत होतो त्यावेळी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे डेटा इनपुट मिळत असते हे सर्व एकाच क्लॉक पिरेड मध्ये गेटच्या छोट्याश्या प्रोफेशनल डीले नंतर घडत असते तर विचार करा जर तुमचे डेटा इनपुट DCBA हे त्यावेळी1 0 0 1 असेल तर काय घडेल जेव्हा हा 15 ला पोहोचेल त्यानंतर लगेचच त्याच क्लॉक सायकल मध्ये आपण या आधी 7490साठी चर्चा केल्याप्रमाणे नऊ हा अंक लोड केला जाईल कारण कि बदलत राहणारी प्रीसेट आहे तर आता याची किंमत पूर्वीप्रमाणेच 1001 आहे परंतु आता आपण 1001 ही किंमत बाहेरून दिलेली आहे याआधी 7490 साठी तुम्हाला प्रीसेट करण्याची गरज नव्हती 1001 ही किंमत अंतर्गतरित्या दिली जात होती त्यामुळे प्रीसेट मिळत होती त्यामुळे ते नऊ होत होते म्हणून 91011 हे असे अप काउंट मोड मध्ये होते जर तुम्ही त्याला अप काउंट मोडमध्ये ठेवत असाल तर त्याची मोजणी 9 10 11 12 13 14 अशी असेल आणि ज्या क्षणाला 15 येईल तर तो रिसेट केला जाईल म्हणून 15 आणि 9 हे एकाच क्लॉक सायकल मध्ये येतात आणि हे असे सुरू असते अशा पद्धतीने आता तुमच्याकडे 9 10 11 12 13 14 म्हणजे मॉड 6 काऊंटर उपलब्ध आहे जर तुम्ही क्लॉक चे कार्य बदलले तर तो डाउन काउंटर असेल समजा काऊंट डाऊन करणारी क्लॉक कार्यरत केली आणि काउन्ट अप साठीची क्लॉक लॉजिक हायला ठेवली तर इथे काय घडेल इथे आपण 15 आणि 9 एकत्र देत आहोत त्यामुळे 9 8 7 6 5 4 3 2 1 0 आणि पुन्हा 15 असे मिळेल आणि 9 हा लगेच लोड केला जाईल एकूण अशा किती विशिष्ट अवस्था आहेत 9 8 7 6 5 4 3 2 1 0 आणि 15 आणि 9 एकत्र तर तुम्हाला असे दिसून येईल की विशिष्ट अवस्था ह्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहेत त्यामुळे हा मॉड 10 काऊंटर आहे तर इथे 1 0 0 1 ऐवजी आपण वेगळी किंमत सुद्धा टाकू शकतो अप काउंट आणि डाऊन काउंट मोड मध्ये तुमच्या गरजेप्रमाणे वेगवेगळे मॉड्यूलो नंबर उपलब्ध असतात तर समजा तुम्ही 1 0 0 1 ऐवजी 0 1 1 0 असे लोड केले तर काय होईल समजा तुम्ही 9 ऐवजी 6 लोड केले हे इथे 15 मधून येत आहे म्हणून 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 6 एकत्र त्यामुळे1 2 3 4 5 6 7 8 9 ठीक आहे तर अशा पद्धतीने मॉड 9 काउंट मिळालेला आहे आणि अशाच पद्धतीने ह्या दिशेने गेल्यास तो पुन्हा 15 आणि 6 ने लोड केला जाईल एकत्रितरित्या इथे तुम्हाला मॉड 7 काउंटर मिळेल यामध्ये 7 विशिष्ट अवस्था असतील तर अशा पद्धतीने बदलत जाणार्या प्रीसेटचा वापर करून वेगवेगळ्या गोष्टी करता येतात या वर्गाच्या शेवटी आता आपण एक सोपे उदाहरण पाहूज्यात अनेक काऊंटर आणि वेळ ठरवण्यासाठीची रचना वापरून या मधून एक डिजिटल क्लॉक मिळवलेली असेल तर आता इथे बघा ही आहे 1 हर्ट्झ ची क्लॉक हे तुम्ही 555 टाइमर वापरून किंवा दुसरा एखादा प्रकार जसे की अस्टेबल मल्टिव्हायब्रेटर जनरेटर वापरून सुद्धा मिळवू शकतात शेवटी काय तर आपल्याला इनपुट 1 हर्ट्झ असायला हवे त्यामुळे प्रत्येक सेकंदाला इथे ट्रिगर येत आहे तर अशा पद्धतीने सेकंदाचे मिनिट आणि मिनिटांचे तास होत आहेत अशाप्रकारे प्रत्येक साठ सेकंदाला तुम्हाला मॉड 6 आणि मॉड 10 एकत्र वापरावी लागतील आणि मिनिटांसाठी तुम्हाला मॉड 60 आणि तासांसाठी तुम्हाला मॉड 12 ची गरज असते तर ह्याला म्हणतात युनिट डिकोडिंग म्हणजे 10 0 ते 9 आणि नंतर हे आहेत 0 ते 5 दशांश च्या जागी म्हणून 59 नंतर हा होणार 00 0 ते59 त्यानंतर पुन्हा 00 आणि त्यावेळेस जेव्हा 59 ते 60 जातो त्यावेळी मॉड 60 काउंटरला एक क्लॉक ट्रिगर मिळते त्याच प्रमाणे साठच्या मोजणीसाठी इथे एक क्लॉक ट्रिगर येते ह्या पद्धतीने कॅस्कॅडेड काऊंटर ज्याची आपण या आधी चर्चा केली होती त्याचपद्धतीने परंतु एका मोठ्या रचनेमध्ये हा झाला पहिला भाग याच पद्धतीने इथे दुसरा भाग आहे जो सुरुवातीची वेळ ठरविण्यासाठी वापरला जातो आणि त्यात स्विचेस असतात आधी आपण ह्या या रिसेट सेकंदाचे विच्छेदन करूया जर समजा तुमची आत्ताची वेळ 350 असेल तर तुम्ही काय कराल त्यासाठी तुम्हाला फक्त हे जोडावे लागेल ह्याला दाबा आणि सोडा त्यामुळे हे जोडले जाईल आता इथे क्लॉक आलेली आहे त्यामुळे प्रत्येक सेकंदाला तासांच्या गणनेमध्ये इथे बदल घडणार आहे कारण 1 हर्ट्झ क्लॉक इथे येत आहे ज्यावेळी ही 3 ला पोहोचेल त्यावेळी इथे थांबा त्यानंतर त्याला इथे थोडा सैल सोडा तिथे स्प्रिंग लोड असल्यामुळे ते पुन्हा मागे येईल नंतर तुम्ही मिनिटांकडे जा जर सुरुवातीची किंमत 30 असेल तर तो पुन्हा 50 होण्याची तुम्हाला 20 सेकंद वाट पहावी लागेल अशा प्रकारच्या वीस गोष्टी तिथे येतील त्यानंतर त्याला सैल सोडा अशा पद्धतीने हा मिनिटांचा भाग झाला आणि मोजणी सुरू झाली अशा पद्धतीने आपण डिजिटल क्लॉक ची सुरुवात करून वेळ निश्चित करू शकतो आता आपण निष्कर्षाप्रत पोहोचलो आहोत असिन्क्रोनोस रिसेट काउंटिंग वापरून शून्य ही अवस्था एका क्लॉक सायकल मध्ये अंमलात आणता येते यामध्ये एखादी विशिष्ट मोजणी मिळालेली असते म्हणून ज्यावेळी त्या विशिष्ट क्रमांकाची मोजणी पूर्ण होते त्यावेळी 0000 येते अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे मॉड्यूलो क्रमांक ठरवू शकता परंतु ही रिसेट अवस्था अत्यंत कमी वेळेसाठी इथे चूक निर्माण करण्याची शक्यता असते तर काउंटरच्या शेवटच्या वर्गात म्हणजेच पुढच्या वर्गात आपण पाहूया की येणारी चुक काढून टाकण्यासाठी आपल्याला काही पर्यायी रचना करता येते का किंवा आपल्याला काऊंटरच्या नमुन्यासाठी काही वेगळ्या पद्धतीची रचना करता येईल का काऊंटरच्या आय सी मध्ये असणारे अंतर्गत दोन इनपुटचे अँड गेट्स हे असिन्क्रोनोस रीसेट साठी खूप उपयोगी असतात असिन्क्रोनोस रीसेट वापरून वेगवेगळे मॉड्यूलो क्रमांक मिळवता येतात जसे की आपण पाहिले होते आय सी 7490A मध्ये 1001 ही स्थिर असिन्क्रोनोस रीसेट असते आणि त्यासोबतच अजून एक असिन्क्रोनोस रीसेट वापरून वेगवेगळे मॉड्यूलो क्रमांक मिळवता येतात 74193 मध्ये आपल्याला बदलता येणारी प्रीसेट असते त्यामुळे वेगवेगळे मॉड्यूलो क्रमांक मिळवणे शक्य होते तसेच आपण हेही पाहिले की जर आपल्याकडे त्याची सुरुवात करण्यासाठी लागणारी यंत्रणा असेल तर काउंटरचा वापर करून आपल्याला डिजिटल क्लॉक मिळवता येते